शोधांची निश्चिती करण्यासाठी प्रथमतः शोधांचे प्रकटीकरण केले पाहिजे शोधांची निश्चिती करण्यासाठी प्रथमतः शोधांचे प्रकटीकरण केले पाहिजे शोध म्हणजे दुसरे काही नसून पेटंट मान्यता मिळविण्या साठी विशिष्ट प्रकारे शोधांचे प्रकटीकरण करणे होय शोध म्हणजे दुसरे काही नसून पेटंट मान्यता मिळविण्या साठी विशिष्ट प्रकारे शोधांचे प्रकटीकरण करणे होय तेव्हा जर प्रकटीकरण पेटंट योग्य असेल तर त्यास आपण पेटंट योग्य शोध असे म्हणतो तेव्हा जर प्रकटीकरण पेटंट योग्य असेल तर त्यास आपण पेटंट योग्य शोध असे म्हणतो तेव्हा असे प्रकटीकरण कुठे करायचे तेव्हा असे प्रकटीकरण कुठे करायचे प्रकटीकरणा बाबत एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लिखित स्वरूपातील प्रकटीकरण हे शोधाच्या दृश्य स्वरूपा पेक्षा वेगळे असते प्रकटीकरणा बाबत एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लिखित स्वरूपातील प्रकटीकरण हे शोधाच्या दृश्य स्वरूपा पेक्षा वेगळे असते शोधाचे दृष्य स्वरूप हे त्याच्या लिखित प्रकटीकरणापेक्षा वेगळे असते शोधाचे दृष्य स्वरूप हे त्याच्या लिखित प्रकटीकरणापेक्षा वेगळे असते उदाहरणार्थ रिमोट कंट्रोल्ड उपकरण या पद्धतीने दिसते ज्या वरती काही बटनस असून त्याचा एक विशिष्ट आकार असतो उदाहरणार्थ रिमोट कंट्रोल्ड उपकरण या पद्धतीने दिसते ज्या वरती काही बटनस असून त्याचा एक विशिष्ट आकार असतो यावरून या उपकरणाचे दृश्य स्वरूप कसे असेल हे आपल्या लक्षात येते यावरून या उपकरणाचे दृश्य स्वरूप कसे असेल हे आपल्या लक्षात येते मात्र जेव्हा असे उपकरण लिखित स्वरूपात येते तेव्हा त्यास प्रकटीकरण असे म्हणतात मात्र जेव्हा असे उपकरण लिखित स्वरूपात येते तेव्हा त्यास प्रकटीकरण असे म्हणतात पेटंट फाईल करण्यासाठी शोधाचे जेव्हा लिखित स्वरूपात प्रकटीकरण केले जाते तेव्हा या उपकरणास स्वयंचलित युनिव्हर्सल रिमोट कंट्रोल उपकरण असे संबोधले जाते ज्याचा उपयोग कुठलाही वापरकर्ता एखाद्या उपकरणाला स्वयंचलित करण्यासाठी इन्फ्रारेड किरणे किंवा ब्लूटूथ किंवा इतर वैयक्तिक वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो पेटंट फाईल करण्यासाठी शोधाचे जेव्हा लिखित स्वरूपात प्रकटीकरण केले जाते तेव्हा या उपकरणास स्वयंचलित युनिव्हर्सल रिमोट कंट्रोल उपकरण असे संबोधले जाते ज्याचा उपयोग कुठलाही वापरकर्ता एखाद्या उपकरणाला स्वयंचलित करण्यासाठी इन्फ्रारेड किरणे किंवा ब्लूटूथ किंवा इतर वैयक्तिक वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो तेव्हा वरील प्रकारच्या वर्णनावरून आपल्या असे लक्षात येते की शोधाचे लिखित स्वरूपातील वर्णन हे त्याच्या दृष्य स्वरूपा पेक्षा भिन्न असते तेव्हा वरील प्रकारच्या वर्णनावरून आपल्या असे लक्षात येते की शोधाचे लिखित स्वरूपातील वर्णन हे त्याच्या दृष्य स्वरूपा पेक्षा भिन्न असते शोधाचे प्रकटीकरण हे ज्या प्रपत्रा द्वारे केले जाते त्यास इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म किंवा आय डी एफ असे म्हणतात शोधाचे प्रकटीकरण हे ज्या प्रपत्रा द्वारे केले जाते त्यास इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म किंवा आय डी एफ असे म्हणतात इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये अनेक कॉलम असतात ज्यामध्ये शोधकर्त्यास माहिती भरण्यास सांगितले जाते इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये अनेक कॉलम असतात ज्यामध्ये शोधकर्त्यास माहिती भरण्यास सांगितले जाते जसे की ज्ञानाचे क्षेत्र शोधाची पार्श्वभूमी सध्या अस्तित्वात असलेल्या शोधाशी नवशोधाचे साधर्म्य तसेच नवशोधाचे उपयोग लाभ आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये या संदर्भातील माहिती भरण्यास सांगितले जाते जसे की ज्ञानाचे क्षेत्र शोधाची पार्श्वभूमी सध्या अस्तित्वात असलेल्या शोधाशी नवशोधाचे साधर्म्य तसेच नवशोधाचे उपयोग लाभ आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये या संदर्भातील माहिती भरण्यास सांगितले जाते तेव्हा इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये शोधकर्त्यास बरीच माहिती भरावी लागते तेव्हा इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये शोधकर्त्यास बरीच माहिती भरावी लागते शोधकर्त्या कडून माहिती मिळविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याची मुलाखत घेणे होय शोधकर्त्या कडून माहिती मिळविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याची मुलाखत घेणे होय पेटंट कार्यालयाकडून वापरली जाणारी ही एक परंपरागत पद्धत असून ज्याद्वारे शोध कर्त्यास त्याच्या शोधा संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात उत्तरे मिळविली जातात आणि याद्वारे शोधकर्त्या कडून त्याच्या शोधाचे उत्तम प्रगटीकरण करून घेता येते पेटंट कार्यालयाकडून वापरली जाणारी ही एक परंपरागत पद्धत असून ज्याद्वारे शोध कर्त्यास त्याच्या शोधा संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात उत्तरे मिळविली जातात आणि याद्वारे शोधकर्त्या कडून त्याच्या शोधाचे उत्तम प्रगटीकरण करून घेता येते शोधाचे प्रकटीकरण होणे किती महत्त्वाचे आहे शोधाचे प्रकटीकरण होणे किती महत्त्वाचे आहे प्रकटीकरणाच्या माध्यमातून विशिष्ट शोधा संबंधीची पूर्व माहिती मिळविता येते प्रकटीकरणाच्या माध्यमातून विशिष्ट शोधा संबंधीची पूर्व माहिती मिळविता येते प्रकटीकरण किती परिणामकारक आहे यावरून पेटंट संबंधीच्या शोध अहवालाची गुणवत्ता ठरते प्रकटीकरण किती परिणामकारक आहे यावरून पेटंट संबंधीच्या शोध अहवालाची गुणवत्ता ठरते तेव्हा प्रकटीकरणाचा उपयोग जसा विशिष्ट शोधा संबंधीची पूर्व माहिती मिळविण्यासाठी होतो त्याच बरोबर त्या शोधाचे पेटंट योग्य ड्राफ्टिंग करण्यासाठीही होतो तेव्हा प्रकटीकरणाचा उपयोग जसा विशिष्ट शोधा संबंधीची पूर्व माहिती मिळविण्यासाठी होतो त्याच बरोबर त्या शोधाचे पेटंट योग्य ड्राफ्टिंग करण्यासाठीही होतो कारण शोधकर्ता ज्या पद्धतीने आपल्या शोधाचे प्रगटीकरण करतो त्यावरूनच त्याच्या शोधाला पेटंट मान्यता मिळते कारण शोधकर्ता ज्या पद्धतीने आपल्या शोधाचे प्रगटीकरण करतो त्यावरूनच त्याच्या शोधाला पेटंट मान्यता मिळते प्रकटीकरणा साठी आवश्यक घटक काय आहेत प्रकटीकरणा साठी आवश्यक घटक काय आहेत पेटंट कायद्यातील तरतुदीनुसार प्रकटीकरणामध्ये शोधाचे पूर्णतः व निश्चित प्रकारचे वर्णन असले पाहिजे जसे की शोधा संदर्भातील सखोल माहिती तसेच शोधा चे उपयोग आणि कार्यप्रणाली आणि कार्य करण्याची पद्धत याचा समावेश असला पाहिजे पेटंट कायद्यातील तरतुदीनुसार प्रकटीकरणामध्ये शोधाचे पूर्णतः व निश्चित प्रकारचे वर्णन असले पाहिजे जसे की शोधा संदर्भातील सखोल माहिती तसेच शोधा चे उपयोग आणि कार्यप्रणाली आणि कार्य करण्याची पद्धत याचा समावेश असला पाहिजे प्रकटीकरणामध्ये शोधाची कार्यप्रणाली पद्धत काय आहे याचे स्पष्ट व अचूक विवेचन असले पाहिजे ज्याद्वारे शोधा मधून कुठल्या गोष्टी उघड झाल्या आहेत हे समजले पाहिजे प्रकटीकरणामध्ये शोधाची कार्यप्रणाली पद्धत काय आहे याचे स्पष्ट व अचूक विवेचन असले पाहिजे ज्याद्वारे शोधा मधून कुठल्या गोष्टी उघड झाल्या आहेत हे समजले पाहिजे कारण शोधास मिळणारी पेटंट मान्यता ही शोधकर्त्यांनी प्रकटीकरणाद्वारे सादर केलेल्या शोधा संबंधी दाव्यावरच आधारित असते कारण शोधास मिळणारी पेटंट मान्यता ही शोधकर्त्यांनी प्रकटीकरणाद्वारे सादर केलेल्या शोधा संबंधी दाव्यावरच आधारित असते तेव्हा शोधाचे प्रकटीकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे तेव्हा शोधाचे प्रकटीकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे याद्वारेच पेटंट संबंधीची ड्राफ्टिंग केली जाते याद्वारेच पेटंट संबंधीची ड्राफ्टिंग केली जाते आपण हे पाहिले आहे की इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म च्या माध्यमातून शोधकर्त्या द्वारे त्याच्या शोधाचे प्रकटीकरण मिळविले जाते आपण हे पाहिले आहे की इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म च्या माध्यमातून शोधकर्त्या द्वारे त्याच्या शोधाचे प्रकटीकरण मिळविले जाते हा इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म कसा असतो हे आता आपण पाहू हा इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म कसा असतो हे आता आपण पाहू इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये संपर्का विषयी माहिती शोधकर्त्या चे नाव मुख्य शोधकर्ता आदी माहिती भरावी लागते इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म मध्ये संपर्का विषयी माहिती शोधकर्त्या चे नाव मुख्य शोधकर्ता आदी माहिती भरावी लागते एकापेक्षा जास्त शोधकर्ता असतील तर त्यांची राष्ट्रीयता याची माहिती भरावी लागते कारण तुमच्या रहिवासानुसार पेटंट फायलिंग चे नियम कार्यालयीन पद संपर्क माहिती आणि पत्ता ठरत असतो एकापेक्षा जास्त शोधकर्ता असतील तर त्यांची राष्ट्रीयता याची माहिती भरावी लागते कारण तुमच्या रहिवासानुसार पेटंट फायलिंग चे नियम कार्यालयीन पद संपर्क माहिती आणि पत्ता ठरत असतो तसेच आय डी एफ फॉर्म मध्ये तुमच्या शोधाच्या पेटंटचे शीर्षक शोध कुठल्या तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे त्याचे संक्षिप्त वर्णन शोधाची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि भाग क मधील सार्वजनिक प्रकटीकरण शोधा संबंधीची पूर्व माहिती आणि त्या शोधा संदर्भात पूर्वी प्रकाशित झालेली वैज्ञानिक प्रकाशने किंवा मान्यता मिळालेले पेटंट या संदर्भातील माहिती भरणे गरजेचे असते तसेच आय डी एफ फॉर्म मध्ये तुमच्या शोधाच्या पेटंटचे शीर्षक शोध कुठल्या तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे त्याचे संक्षिप्त वर्णन शोधाची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि भाग क मधील सार्वजनिक प्रकटीकरण शोधा संबंधीची पूर्व माहिती आणि त्या शोधा संदर्भात पूर्वी प्रकाशित झालेली वैज्ञानिक प्रकाशने किंवा मान्यता मिळालेले पेटंट या संदर्भातील माहिती भरणे गरजेचे असते आणि आय डी एफ फॉर्म च्या ड भागामध्ये शोधा संबंधीची अधिक ची माहिती भरावी लागते जसे की शोधाचे बाजारातील मूल्य किंवा परवाना संबंधीची माहिती आणि आय डी एफ फॉर्म च्या ड भागामध्ये शोधा संबंधीची अधिक ची माहिती भरावी लागते जसे की शोधाचे बाजारातील मूल्य किंवा परवाना संबंधीची माहिती तसेच शोधकर्त्यांनी कुठल्या समस्यांची उकल केली आहे तसेच शोधकर्त्यांनी कुठल्या समस्यांची उकल केली आहे त्या समस्यांवरील सद्यस्थितीतील उपाय काय आहेत त्या समस्यांवरील सद्यस्थितीतील उपाय काय आहेत सद्यस्थितीतील उपाय परिणामकारक आहेत काय सद्यस्थितीतील उपाय परिणामकारक आहेत काय तुमचा शोध कोणत्या समस्यांची उकल करू इच्छितो तुमचा शोध कोणत्या समस्यांची उकल करू इच्छितो आणि त्यासाठी किती प्रमाणात तो सक्षम आहे आणि त्यासाठी किती प्रमाणात तो सक्षम आहे तसेच तुमच्या शोधाची सर्वसामान्य वैशिष्ट्ये काय आहेत इत्यादी माहिती आय डी एफ फॉर्म मध्ये भरावी लागते तसेच तुमच्या शोधाची सर्वसामान्य वैशिष्ट्ये काय आहेत इत्यादी माहिती आय डी एफ फॉर्म मध्ये भरावी लागते च्या तसेच तुमच्या शोधाची निश्चित वैशिष्ट्ये जी तुमच्या शोधाचे वेगळेपण सिद्ध करतात आणि ज्याद्वारे पेटंट कार्यालय तुमच्या शोधाची नाविन्यता निश्चित करू शकेल अशी माहिती आय डी एफ फॉर्म मध्ये दिली पाहिजे च्या तसेच तुमच्या शोधाची निश्चित वैशिष्ट्ये जी तुमच्या शोधाचे वेगळेपण सिद्ध करतात आणि ज्याद्वारे पेटंट कार्यालय तुमच्या शोधाची नाविन्यता निश्चित करू शकेल अशी माहिती आय डी एफ फॉर्म मध्ये दिली पाहिजे शोधा संदर्भातील सर्वसामान्य वैशिष्ट्ये व निश्चित वैशिष्ट्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे शोधा संदर्भातील सर्वसामान्य वैशिष्ट्ये व निश्चित वैशिष्ट्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्याद्वारे तुम्ही पेटंट संदर्भातील दाव्याचे वर्णन करत असतात कारण त्याद्वारे तुम्ही पेटंट संदर्भातील दाव्याचे वर्णन करत असतात तसेच आय डी एफ फॉर्म मध्ये तुमच्या शोधाचे प्रारूप किंवा ते नसेल तर दृश्य स्वरूपातील रेखाकृती आणि शोधास व्यावसायिकदृष्ट्या उपयोगात आणता येऊ शकते का किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा उपयोग केला जाऊ शकतो का यासंबंधीची माहिती भरणे आवश्यक असते तसेच आय डी एफ फॉर्म मध्ये तुमच्या शोधाचे प्रारूप किंवा ते नसेल तर दृश्य स्वरूपातील रेखाकृती आणि शोधास व्यावसायिकदृष्ट्या उपयोगात आणता येऊ शकते का किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा उपयोग केला जाऊ शकतो का यासंबंधीची माहिती भरणे आवश्यक असते त्याचबरोबर शोधकर्त्यांनी संभाव्य खरीददारा सोबत शोधा संबंधी काही संवाद साधला आहे किंवा प्रकटीकरण केले आहे किंवा परवाना संबंधित काही संवाद साधला आहे का याचाही तपशील आय डी एफ फॉर्ममध्ये द्यावा लागतो त्याचबरोबर शोधकर्त्यांनी संभाव्य खरीददारा सोबत शोधा संबंधी काही संवाद साधला आहे किंवा प्रकटीकरण केले आहे किंवा परवाना संबंधित काही संवाद साधला आहे का याचाही तपशील आय डी एफ फॉर्ममध्ये द्यावा लागतो